इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स I च्या व्याख्यानात पुन्हा स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 13 आहे आणि आज आपण पुन्हा फंक्शन च्या दोन व्हेरिएबल्सच्या डिफरन्शियाबिलिटी बद्दल बोलणार आहोत आणि मूलतः आपण डिफरन्शियाबिलिटी साठीच्या लिमिट चाचणी मधून जाणार आहोत आणि ते एक किंवा जास्त व्हेरिएबल च्या फंक्शन च्या डिफरन्शियाबिलिटीची चाचणी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि नंतर काही कार्य झालेल्या समस्या या व्याख्यानात केल्या जातील तर केवळ मागील व्याख्यानात आपण आधीपासूनच दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शन्सच्या डिफरन्शियाबिलिटी बद्दल चर्चा केली आहे याबद्दल उजळणी करण्यासाठी आणि आपण काय शिकलो आहोत की पॉईंट x y ला कोणत्याही पॉईंट x y ला फंक्शन z ला डिफरन्शियेबल म्हटले जाते जर या पॉईंट ला आपण हा डेल्टा z जो z मधील बदल आहे त्याला तसेच जेव्हा आपण x ला delta x ने आणि y ला delta y ने एक्स्प्रेस करू शकत असू तर जर या डेल्टा z ला डेल्टा x च्या आणि डेल्टा y च्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करू शकू तेव्हा a वेळा डेल्टा x प्लस b वेळा डेल्टा y ती लिनीअर टर्म आहे a आणि b हे डेल्टा x आणि डेल्टा y पासून स्वतंत्र आहेत प्लस या इप्सिलॉन वेळा डेल्टा x प्लस इप्सिलॉन 2 वेळा डेल्टा y आणि येथे इप्सिलॉन आणि इप्सिलॉन 2 हे 0 ला जाणे आवश्यक आहे जसे डेल्टा x आणि डेल्टा y हे 0 ला जातात म्हणून आवश्यक अटी आपण शिकलो आहोत की डिफरन्शियाबिलिटीसाठी f ची कन्टीन्यूईटी ही आवश्यक आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हस् f x आणि f y चे अस्तित्व सुद्धा डिफरन्शियाबिलिटी साठी आवश्यक आहे आणि आपण पुरेशा अटी देखील पाहिल्या आहेत जिथे आपल्याला असे दिसून आले की एक डेरिव्हेटिव्ह ची कन्टीन्यूईटी किंवा दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्हस् ची कन्टीन्यूईटी या दोन व्हेरिएबल्स च्या फंक्शन्सची डिफरन्शियाबिलिटी परिभाषित करण्यासाठी पुरेशा अटी आहेत म्हणून जर तुम्हाला असे दिसून आले की फंक्शन हे किंवा पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे कन्टीन्यूअस आहे तर आपण असा दावा करू शकतो की फंक्शन डिफरन्शियेबल आहे किंवा सरळ आपण या परिभाषेची चाचणी करू शकतो तर आपल्याला डेल्टा z हा डेल्टा आणि डेल्टा y च्या टर्म्स मध्ये या स्वरूपात एक्स्प्रेस करावा लागेल आणि आपण असा दावा करू शकतो की फंक्शन डिफरन्शियेबल आहे आज आपण आणखी एक मार्ग शिकणार आहोत जो येथे या एक्स्प्रेशनच्या बरोबरीचा आहे जो डिफरन्शियाबिलिटी सिद्ध करण्यासाठी सहजपणे वापरला जाऊ शकतो आणि तो म्हणजे लिमिट चाचणी आहे तर येथे आपण हे दाखवणार आहोत की ही डिफरन्शियाबिलिटी बरोबरोची आहे असे म्हणून की येथील ही लिमिट डेल्टा रो जी स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर आहे जर आपण येथील डेल्टा z वजा dz ओव्हर डेल्टा रो बरोबर 0 या एक्स्प्रेशनची लिमिट घेतली तर आपण फंक्शन डिफरन्शियेबल आहे हे सिद्ध करू शकतो किंवा जर आपल्याकडे डिफरन्शियाबिलिटी असेल तर ते असे दर्शवेल की ही लिमिट 0 आहे आणि लिमिट 0 ही डिफरन्शियाबिलिटीला दर्शवेल तर दोन्ही परिभाषा सारख्याच आहेत किंवा डिफरन्शियाबिलिटीच्या चाचणी साठी वापरल्या आहेत Differentiability तर आता आपण आपण हे दाखविणार आहोत की जर फंक्शन डिफरन्शियेबल असेल तर ही लिमिट 0 असणे आवश्यक आहे म्हणून जर f हा डिफरन्शियेबल आहे याचा अर्थ असा की आपण या डेल्टा z ला डेल्टा x प्लस b डेल्टा y आणि प्लस इप्सिलॉन 1 डेल्टा x प्लस इप्सिलॉन 2 डेल्टा y असे व्यक्त करू शकतो आणि आता ही dz टर्म आहे जिला आपण डिफरन्शियल म्हणतो आणि जर आपण या डिफरन्शियल टर्म ला डावीकडे घेतले आणि या डेल्टा रो ने भागाकार केला डेल्टा रो ला डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर चा स्क्वेअर रूट असे दिला जातो म्हणून जर याला आपण भाग दिला तर आपल्याला उजवी बाजू अशी मिळेल की इप्सिलॉन डेल्टा x ओव्हर डेल्टा रो प्लस इप्सिलॉन डेल्टा y ओव्हर डेल्टा रो टर्म आणि येथे आता आपण लिमिट अशी घेऊ की डेल्टा x आणि डेल्टा y हा 0 ला जाईल आणि जेव्हा आपण डेल्टा x आणि डेल्टा y हे 0 ला जाईल अशी लिमिट घेऊ तेव्हा आपण निरीक्षण करू की उजव्या बाजूचे मूल्य काय आहे आपल्याला आधीच माहीत आहे की इप्सिलॉन 1 आणि इप्सिलॉन 2 ते 0 ला जातात जसे डेल्टा x आणि डेल्टा y हे 0 ला जातात परंतु आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल की ही टर्म जी येथे इप्सिलॉन 1 सोबत आहे ती म्हणजे डेल्टा x ओव्हर डेल्टा रो आणि डेल्टा y ओव्हर डेल्टा रो त्या दोन्ही बाऊंडेड आहेत परंतु हे आपण सहजपणे पाहू शकतो कारण डेल्टा रो हा डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर चा स्क्वेअर रूट आहे तर ही टर्म येथे आहे कठीण कारण हे डेल्टा x पेक्षा मोठे आहे येथे आपल्याकडे डेल्टा y स्क्वेअर आहे आणि त्याचप्रमाणे नंतर स्क्वेअर रूट आहे तर ही टर्म डेल्टा x पेक्षा नक्कीच मोठी आहे तर या टर्म चा मॉड्युलस तर या डेल्टा x चे ऍबसोल्युट मूल्य ओव्हर डेल्टा रो हे 1 ने बाऊंडेड आहे आणि नंतर जेव्हा आपण लिमिट डेल्टा रो हा 0 ला जातो अशी घेतो तेव्हा ही बाजू 0 होईल कारण इप्सिलॉन 1 हा 0 होईल आणि इप्सिलॉन 2 तो 0 होईल जसे डेल्टा रो 0 होईल म्हणजेच डेल्टा x हा 0 ला जातो डेल्टा y हा 0 ला जातो नोंद करा तर या प्रकरणात आपण असे सिद्ध करू शकतो की तेथील या टर्म्स च्या बाउंडनेसमुळे ही लिमिट बरोबर 0 आहे तर ही ती लिमिट आहे जी आपल्याला दाखवायची आहे की जर f हा डिफरन्शियेबल आहे तर ही 0 असणे आवश्यक आहे तर आता आपण दुसर्या मार्गाने जाऊ तर याच अर्थ असा की जर ही लिमिट बरोबर 0 आहे तर आपण असे दाखवू की फंक्शन डिफरन्शियेबल आहे तर या प्रकरणात आपण त्या लिमिट ला 0 असू देऊ आणि आता आपण आधीच्या व्याख्यानात वापरलेल्या गोष्टी वापरु की जर ही लिमिट बरोबर 0 असेल तर येथे आपण एक इप्सिलॉन चा परिचय करून देऊ तर ही टर्म वजा 0 जी येथे 0 आहे म्हणून ही टर्म बरोबर इप्सिलॉन आहे आणि या इप्सिलॉन ला असा गुणधर्म असेल की जेव्हा आपण लिमिट डेल्टा रो 0 ला जाईल अशी घेऊ किंवा डेल्टा x हा 0 ला जातो आणि डेल्टा y हा 0 ला जातो अशी घेतली तर हा इप्सिलॉन 0 ला जाणे आवश्यक आहे कारण याची लिमिट तंतोतंत 0 आहे तर इप्सिलॉन 0 ला जाणे आवश्यक आहे आणि येथे आपण लिमिट डेल्टा रो 0 ला जातो अशी घेतली आहे तर या प्रकरणात आपल्याकडे इप्सिलॉन चा गुणधर्म आहे की हे 0 ला जाणे आवश्यक आहे जसे डेल्टा रो 0 ला जाईल आणि आता जर आपण ही टर्म उजव्या बाजूला घेतली तर आपल्याकडे असे आहे की डेल्टा z वजा हा dz बरोबर इप्सिलॉन वेळा हा डेल्टा रो जो दर्शवितो तर इप्सिलॉन आणि हा डेल्टा रो यांना आपण स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर ने बदलले आहे आता आपण स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर ने भागाकार करू आणि त्याला समान टर्म ने गुणाकार करू तर येथे इप्सिलॉन डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर भागीले हा येथील स्क्वेअर रूट हे खालील एक्स्प्रेशन मिळविण्यासाठी आणि आता आपण त्याला 2 भागात तोडू तर येथे इप्सिलॉन आणि एक डेल्टा x भागीले ही टर्म आणि येथे दुसरा डेल्टा x हा आपण प्रोडक्ट मध्ये लिहिला आहे प्लस येथे पुन्हा समान संकल्पना आहे हा इप्सिलॉन 1 डेल्टा y सोबत आणि भागीले ही टर्म स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर आणि डेल्टा y आहे तर आता आपल्याला काय दिसून आले की हा डेल्टा z z मधील व्हेरिएशन आपण dz प्लस इप्सिलॉन 1 असे लिहू शकतो तर हा आपला इप्सिलॉन 1 डेल्टा x प्लस हा इप्सिलॉन 2 डेल्टा y आहे आणि जो असे दर्शवितो की पण हा dz होता जो उजव्या बाजुला जातो आणि नंतर ही इप्सिलॉन 1 सारखी टर्म आहे आणि ही इप्सिलॉन 2 टर्म आहे आणि त्यांचा असा गुणधर्म आहे की ते पुन्हा 0 होतात जे आपण आधीच शिकलो आहोत ची डिफरन्शियाबिलिटी तर हे 0 ला जाईल हे सुद्धा 0 ला जाईल आणि हा डेल्टा z आपण dz प्लस इप्सिलॉन डेल्टा x प्लस इप्सिलॉन डेल्टा y च्या टर्म्स मध्ये लिहला आहे आणि ती तंतोतंत डिफरन्शियाबिलिटी ची व्याख्या आहे तर आता आपण असे पाहिले की डिफरन्शियाबिलिटी साठी येथे आपल्याकडे बरोबरीची व्याख्या आहे ती डिफरन्शियाबिलिटी असे दाखवते की ही लिमिट 0 असणे आवश्यक आहे किंवा आपण हे देखील पाहिले आहे की जर ही लिमिट बरोबर 0 असेल तर फंक्शन हे नक्कीच डिफरन्शियेबल असेल तर ही डिफरन्शियाबिलिटी ची व्याख्या आपण डिफरन्शियाबिलिटी च्या चाचणीसाठी वापरू शकतो कारण डेल्टा z हा या dz आणि इप्सिलॉन डेल्टा x डेल्टा y टर्म च्या स्वरूपात एक्सप्रेस करण्यापेक्षा लिमिट मिळवणे अधिक सोपे आहे तर बऱ्याच वेळा ही व्याख्या आपण फंक्शन ची डिफरन्शियाबिलिटी सिद्ध करण्यासाठी वापरू कारण डिफरन्शियाबिलिटी च्या दुसऱ्या व्याख्येपेक्षा हे अधिक सोपे आहे तर येथे आपण ही समस्या क्रमांक 1 घेतो आणि आपण असे दाखविणार आहोत की या प्रकरणात फंक्शन कन्टीन्यूअस आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे परंतु फंक्शन हे डिफरन्शियेबल नाही आणि त्याचे कारण असे की कन्टीन्यूइटी आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हस् पार्शियल डेरिव्हेटिव्ह चे अस्तित्व आहे डिफरन्शियाबिलिटी साठी या दोन आवश्यक परिस्थिती आहेत तर या दोन अटींच्या आधारे आपण दावा करू शकत नाही की फंक्शन हे डिफरन्शियेबल आहे तर हे एक उदाहरण आहे आपण असे दाखविणार आहोत की फंक्शन कन्टीन्यूअस आहे आणि दोन्ही फंक्शन्स f x आणि f y साठी पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे परंतु फंक्शन हे डिफरन्शियेबल नाही तर प्रथम पार्शियल डेरिव्हेटिव्हस् चे अस्तित्व तरआपल्याला f x ची 0 0 ला व्याख्या माहीत आहे तर स्वाभाविकपणे हे अस्तित्व 0 0 ला कन्टीन्यूइटी आणि फंक्शन हे ओरिजिन ला डिफरन्शियेबल नाही हे देखील आपण दाखवू तर येथे f x हे 0 0 ला आहे हे व्याख्येनुसार आहे की लिमिट डेल्टा x ही 0 होते आणि f डेल्टा x 0 वजा f 0 0 ओव्हर ही डेल्टा x टर्म आहे तर हे 0 होईल कारण येथे आपण हे प्रोडक्ट x y पाहू शकतो तर येथे f मध्ये 0 अशी जेव्हा आपल्याकडे अर्ग्युमेंट असेल तर हे फंक्शन ला 0 बनवेल f 0 0 हे येथे 0 ला परिभाषित केले आहे तर आपल्याकडे हे 0 वजा 0 आहे तर येथे हा 0 आहे आणि हा देखील 0 आहे तर 0 वजा 0 भागीले डेल्टा x आणि आपल्याला हे 0 मिळते तर त्याचप्रमाणे f y साठी f y 0 0 आपल्याकडे f 0 डेल्टा y वजा f 0 0 आहे आणि पुन्हा या x अर्ग्युमेंट मुळे येथे ते 0 आहे तर हे प्रोडक्ट याला पुन्हा 0 करेल आणि हे 0 आहे तर 0 वजा 0 आणि पुन्हा हे मूल्य आपल्याला 0 असे मिळेल तर 0 0 ला आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्हस् चे अस्तित्व आणि f x 0 च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह चे मूल्य आहे आणि y च्या संदर्भात 0 0 ला पार्शियल डेरिव्हेटिव्ह चे मूल्य सुद्धा 0 आहे आता कन्टीन्यूईटी साठी ते साधे फंक्शन आहे जे यापूर्वीच आपण तपासले होते तर याला आपण पोलर कॉर्डिनेट मध्ये बदलू शकतो ते सोपे आहे तर x बरोबर r cos थिटा आणि y बरोबर r sin थिटा आपण तिथे पर्यायी ठेवू शकतो आणि लिमिट r हा 0 ला जातो अशी घेतो तर जेव्हा आपण x बरोबर r cos थिटा आणि y बरोबर r sin थिटा पर्यायी ठेवतो तेव्हा येथे आपल्याला साधेपणाने r मिळेल r स्क्वेअर चा स्क्वेअर रूट आणि नंतर एक r रद्द होईल आणि येथे आपल्याकडे r आणि cos थिटा sin थिटा आहे जसे r हा 0 ला जातो हे cos थिटा sin थिटा ते बाऊंडेड आहेत म्हणून येथे लिमिट 0 ला जाईल तर आपल्याकडे 0 0 ला फंक्शन देखील 0 आहे म्हणून फंक्शन हे पॉईंट 0 0 ला कन्टीन्यूअस आहे तर आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्हस् चे अस्तित्व आहे आपल्याकडे फंक्शनची कन्टीन्यूइटी आहे आणि आता आपण या फंक्शनच्या डिफरन्शियाबिलिटीची चाचणी करू तर या फंक्शनच्या डिफरन्शियाबिलिटी साठी आपल्याला या लिमिटच्या व्याख्येकडे जावे लागेल कारण मी म्हटल्याप्रमाणे हे अधिक सोपे आहे तर आपण हे शोधूया की येथे डेल्टा z ला वजा dz ला ओव्हर डेल्टा रो लिमिट काय आहे तर डेल्टा z ही पॉईंट 0 0 ला x आणि y मधील इन्क्रीमेंट आहे म्हणून 0 प्लस डेल्टा x आणि 0 प्लस डेल्टा y आणि वजा f 0 0 तर f 0 0 हे 0 आहे तर येथे आपल्याकडे f डेल्टा x डेल्टा y आहे तर येथे x y हा डेल्टा x डेल्टा y ने बदली केला जातो आपल्याकडे डेल्टा x डेल्टा y आणि स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर आहे आणि आता हा dz z चे डिफरन्शियल हे x डेल्टा x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे प्लस y च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि नंतर आपल्याकडे डेल्टा y आहे तर येथील हे दोन्ही आहेत जे आपण आधीच पाहिले आहे तर ही dz टर्म आपल्याला 0 अशी मिळेल आणि नंतर ही लिमिट डेल्टा z ओव्हर dz ओव्हर डेल्टा रो तर डेल्टा z हा डेल्टा x डेल्टा y ओव्हर डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर आहे आणि d z हा 0 आहे तर आता आपल्याला हा डेल्टा x डेल्टा y मिळेल आणि हा डेल्टा रो सुद्धा स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर होता आणि येथे आपल्याकडे एक स्क्वेअर रूट आहे तर ही टर्म आपल्याला स्क्वेअर रूट शिवाय मिळेल तर डेल्टा x डेल्टा y ओव्हर डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर आणि आता आपण ही लिमिट पाहू म्हणून जर आपण हा येथील मार्ग घेतला तर डेल्टा y बरोबर m गुणिले डेल्टा x कोणीही हे स्पष्टपणे पाहू शकतो कारण येथे आपल्याकडे ही कॉड्रॅटिक टर्म आहे आणि त्यातील प्रत्येक टर्म सुद्धा कॉड्रॅटिक आहे तर आपल्याला सहजपणे जाणवते की जेव्हा आपण हा विशिष्ट भाग घेतो डेल्टा y बरोबर m डेल्टा x the लिनीअर मार्ग हा डेल्टा x 0 डेल्टा y 0 ला जातो तर येथे आपल्याला सहजपणे मिळेल जेव्हा आपण डेल्टा y बरोबर m डेल्टा x ठेवले तर येथे सुध्दा m स्क्वेअर डेल्टा x स्क्वेअर डेल्टा x स्क्वेअर रद्द होईल आणि आपल्याला हा m ओव्हर 1 प्लस m स्क्वेअर मिळेल च्या दिशेने म्हणून हे फंक्शन डिफरन्शियेबल नाही कारण ही लिमिट अस्तित्वात नाही लिमिट या मार्गावर अवलंबून आहे म्हणून फंक्शन डिफरन्शियेबल नाही डिफरन्शियाबिलिटी साठी ही लिमिट 0 असणे आवश्यक आहे परंतु आपण काय पाहिले की लिमिट अस्तित्वात नाही आणि म्हणून दिलेले फंक्शन डिफरन्शियेबल नाही तर या उदाहरणात आपण काय निरीक्षण केले आहे की फंक्शन कन्टीन्यूअस आहे आणि त्याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे परंतु फंक्शन डिफरन्शियेबल नाही त्याच प्रकारचे दुसरे उदाहरण येथे सुद्धा आपण पाहणार आहोत की फंक्शन कन्टीन्यूअस आहे त्याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे पण ते डिफरन्शियेबल नाही तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह चे अस्तित्व पुन्हा ते सोपे आहे तर आपल्याकडे x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह ची व्याख्या आहे तर f डेल्टा x 0 म्हणून येथे जर तुम्ही y 0 ठेवले तर आपल्याला या डेल्टा x स्क्वेअर वर आपल्याला डेल्टा x क्यूब मिळेल आणि हे f 0 0 आहे तर आणि हा डेल्टा x स्क्वेअर सुद्धा तिथे आहे तर आपल्याला मूलतः ही लिमिट 1 अशी मिळेल कारण f डेल्टा x 0 हा डेल्टा x क्यूब ओव्हर डेल्टा x स्क्वेअर होईल आणि नंतर 1 डेल्टा x या व्याख्येमधून तर हे 1 असेल तर ही लिमिट 1 आहे आणि त्याचप्रकारे f y हा 0 0 ला जेव्हा आपण मोजतो तर या प्रकरणात आपल्याला x 0 येथे 0 मिळतो आणि ते 2 डेल्टा y क्यूब मिळेल आणि नंतर येथे सुद्धा y डेल्टा y स्क्वेअर आणि डेल्टा y हा डेल्टा y क्यूब बनवेल तर हा डेल्टा y क्यूब रद्द होईल आणि आपल्याला ही लिमिट 2 मिळेल तर x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह 2 आहे आता या फंक्शन च्या कन्टीन्यूइटी कडे परत येऊ पुन्हा ते सोपे आहे आणि आपण त्याला x बरोबर r cos थिटा y बरोबर r sin थिटा असे पोलर कॉर्डिनेट बदल करून दाखवू शकतो आणि ते पाहणे सोपे आहे की येथे r स्क्वेअर टर्म आहे आणि आपल्याला तिथून r क्यूब मिळेल तर न्यूमरेटर ला आपल्याला एक r आणि या cos क्यूब थिटा प्लस 2 sin क्यूब थिटा च्या काही बाऊंडेड फंक्शन सोबत मिळेल म्हणून जेव्हा r हा 0 होतो तेव्हा लिमिट 0 असेल तर आपल्याकडे ही लिमिट बरोबर 0 असेल फंक्शन चे मूल्य 0 असेल तरम्हणून हे फंक्शन कन्टीन्यूअस आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे आणि फंक्शन कन्टीन्यूअस आहे तर आता आपण फंक्शन हे या पॉईंट ला डिफरन्शियेबल नाही असे दाखविण्याकडे जाऊ त्यासाठी आपल्याला ही लिमिट पुन्हा दाखविणे आवश्यक आहे जिथे हा डेल्टा z फरक आहे जे पुन्हा 0 आहे आणि डेल्टा x डेल्टा y तर x y हा डेल्टा x आणि डेल्टा y टर्म ने बदलला जाईल dz टर्म तर 0 0 ला डेल z ओव्हर डेल x 1 आहे आणि हे तिथे 2 होते तर आपल्याकडे डेल्टा x प्लस 2 डेल्टा y आहे आणि जर आपण ही लिमिट येथे पुन्हा घेतली 1 वर हा रो आहे आणि नंतर हा डेल्टा z जो डेल्टा x स्क्वेअर प्लस 2 डेल्टा y स्क्वेअर आहे आणि हा डेल्टा y स्क्वेअर प्लस डेल्टा x स्क्वेअर आहे वजा ही dz टर्म डेल्टा x प्लस 2 डेल्टा y आणि हे एक या डीनॉमीनेटर मध्ये डेल्टा x स्क्वेअर डेल्टा y स्क्वेअर सहजपणे सुलभ करू शकते तर आपल्याकडे डेल्टा x स्क्वेअर आणि 2 वेळा डेल्टा y स्क्वेअर वजा हे प्रोडक्ट जे आपल्याला डेल्टा x क्यूब हे एक टर्म म्हणून देईल आणि वजा 2 वेळा डेल्टा x स्क्वेअर आणि डेल्टा y टर्म नंतर आपल्याला ही डेल्टा y स्क्वेअर डेल्टा x टर्म आणि नंतर वजा 2 वेळा डेल्टा y क्यूब टर्म मिळेल तर आणि हे 2 वेळा डेल्टा y क्यूब आहे तर येथे सुद्धा हा क्यूब तर हा डेल्टा x क्यूब रद्द होईल 2 वेळा डेल्टा y क्यूब रद्द होईल आणि तुम्हाला तिथे या डेल्टा y स्क्वेअर आणि x स्क्वेअर सोबत केवळ या दोन टर्म्स मिळतील तर आपल्याला तंतोतंत हे वजा 2 वेळा हा डेल्टा x स्क्वेअर आणि तिथे हा डेल्टा y आणि वजा डेल्टा x आणि डेल्टा y स्क्वेअर आणि हा डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर यासोबत तुम्हाला ही पॉवर 3 भागीले 2 मिळेल आणि आता जर आपण हा मार्ग डेल्टा y बरोबर m डेल्टा x घेतला तर पुन्हा समान परिस्थिती असेल तर येथे आपण पाहिले आहे की डेल्टा x क्यूब कॉमन आहे येथे सुद्धा आपल्याला डेल्टा x क्यूब कॉमन मिळेल आणि डेल्टा y स्क्वेअर हा m स्क्वेअर डेल्टा x स्क्वेअर होईल च्या दिशेने तरही पॉवर 3 भागीले 2 आहे तर येथे सुद्धा आपण डेल्टा x क्यूब कॉमन घेऊ शकतो तर सगळीकडे डेल्टा x क्यूब रद्द होईल आणि आपल्याला ही लिमिट वजा हा m स्क्वेअर वजा m मिळेल आणि येथे 1 प्लस m स्क्वेअर 3 भागीले 2 मिळेल तर ही मार्गावर अवलंबलेली लिमिट असेल m वर अवलंबून आपल्याकडे लिमिट साठी विविध संख्या आहेत आणि म्हणून ही लिमिट अस्तित्वात नाही आणि पुन्हा हे फंक्शन डिफरन्शियेबल नाही पुढील समस्या येथे आपण असे दाखविणार आहोत की फंक्शन डिफरन्शियेबल आहे परंतु f x आणि f y पार्शियल डेरिव्हेटिव्ह कन्टीन्यूअस नाहीत लक्षात ठेवा पार्शियल डेरिव्हेटिव्हस् ची कन्टीन्यूइटी ही डिफरन्शियाबिलिटी साठी पुरेशी आहे म्हणून फंक्शन डिफरन्शियेबल असू शकते परंतु f x आणि f y कन्टीन्यूअस असू शकत नाही जर आपण f x आणि f y कन्टीन्यूअस आहेत असे सिद्ध करू शकतो तर ते असे दर्शवेल की फंक्शन डिफरन्शियेबल आहे परंतु जर आपण f x आणि f y ची कन्टीन्यूइटी सिद्ध करू शकलो नाही तर f च्या डिफरन्शियाबिलिटी बद्दल आपण काहीच निष्कर्ष काढू शकत नाही तर हे उदाहरण अचूकपणे दर्शविते की फंक्शन डिफरन्शियेबल आहे परंतु या प्रकरणात f x आणि f y कन्टीन्यूअस नाहीत तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह चे अस्तित्व आता आपल्याला डिफरन्शियाबिलिटी साठी आवश्यक अटी समाधानकारक आहे हे दाखवायचे असल्याने जर आवश्यक अटींपैकी एखाद्याचे उल्लंघन केले तर आपण त्वरित दावा करू शकतो की फंक्शन डिफरन्शियेबल नाही तर येथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह च्या अस्तित्वासाठी पुन्हा आपल्याकडे व्याख्या आहे की f डेल्टा x 0 वजा f 0 0 ओव्हर डेल्टा x आणि या प्रकरणात आपण असे दाखवू शकतो की हे 0 आहे कारण येथे f डेल्टा x आहे तर हा डेल्टा y 0 आणि आपल्याकडे डेल्टा x आहे तर आपल्याला हा डेल्टा x स्क्वेअर मिळेल आणि नंतर येथे आपल्याला कॉस्ट टर्म 1 सोबत मिळेल ओव्हर स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर आणि भागीले ही येथील डेल्टा x टर्म आणि हे 0 आहे तर हे रद्द होईल तर येथे काहीतरी बाऊंडेड आहे आणि नंतर डेल्टा x हा 0 ला जातो म्हणून ही लिमिट 0 होईल आणि त्याचप्रकारे आपण असे दाखवू शकतो की 0 0 ला f y सुध्दा 0 आहे कारण हे फंक्शन सिमेट्रिक आहे तर ते आपल्याला पुन्हा 0 असे मिळेल आता फंक्शनची कन्टीन्यूईटी तपासू जी पुन्हा e 0 आहे कारण जेव्हा x y हा 0 0 ला जातो येथे हे काहीतरी बाऊंडेड आहे आणि x y हा 0 ला जातो तर पुन्हा आपण पोलर कॉर्डिनेट सुद्धा बदलून पाहू शकतो तर येथे आपल्याकडे आपल्याला हे r स्क्वेअर सारखे काहीतरी मिळेल आणि नंतर बाकीचे सर्व बाऊंडेड आहे आणि जसे r हा 0 ला जातो तर हे 0 होईल तथापि पोलर कॉर्डिनेट बदलून दाखविले तर किंवा सरळपणे येथे x y हा 0 ला जातो तर ही टर्म 0 होते आणि हे काहीतरी बाऊंडेड आहे येथे काहीतरी फायनाईट आहे तर ही लिमिट आपल्याला सरळपणे 0 मिळेल जे 0 0 पॉईंटला फंक्शन चे मूल्य आहे तर आपण पाहिले की दुसरे फंक्शन कन्टीन्यूअस आहे आणि आता डिफरन्शियाबिलिटी कडे येऊ तर या फंक्शन साठी आपण या डेल्टा z ची व्याख्या येथे घेऊ म्हणजे डेल्टा z साठी z मधील फरक तर f 0 प्लस डेल्टा x 0 प्लस डेल्टा y वजा f 0 0 म्हणून हे असे होईल कारण f 0 0 हा 0 आहे आपल्याकडे डेल्टा x डेल्टा y आहे तर x y हा तेथील डेल्टा x डेल्टा y टर्म ने बदली केला जाईल आणि हा dz 0 ला x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 ला y च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि आपण पाहिले आहे की ती मूल्ये 0 होती तर dz हा 0 आहे आणि आता येथे हा कोशंट आणि नंतर आपण लिमिट घेऊ तर डेल्टा z जो येथे दिला आहे डेल्टा x स्क्वेअर आणि डेल्टा y स्क्वेअर cos टर्म आणि वजा हे 0 आहे तर आणि डेल्टा रो हा स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर आहे तर आपण हे पाहणार आहोत की ही लिमिट येथे काय आहे आणि हे रद्द होऊ शकते तर न्यूमरेटर मध्ये आपल्याला ही स्क्वेअर रूट टर्म या cos 1 सोबत या टर्म वर मिळेल आणि आता ही टर्म आपण सहजपणे पाहू शकतो की येथे डेल्टा x म्हणून लिमिट 0 ला जाते डेल्टा y हा 0 ला जातो कारण ही टर्म 0 ला जाईल आणि येथे काहीतरी बाऊंड आहे म्हणून सरळपणे आपण हे दाखवू शकतो मी हे मूल्य 0 आहे याचा अर्थ असा की जर ही लिमिट 0 आहे तर फंक्शन डिफरन्शियेबल आहे म्हणून या प्रकरणात आपण हे पाहिले की हे फंक्शन डिफरन्शियेबल आहे तर आता काय दाखवायचे आहे ते म्हणजे आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह च्या कन्टीन्यूईटी कडे जाऊ आणि आपण हे पाहू की या प्रकरणात पार्शियल डेरिव्हेटिव्हस् हे कन्टीन्यूअस नाहीत f x आणि f y ची कन्टीन्यूईटी सिद्ध करण्यासाठी आपल्याला f x आणि f y नॉन ओरिजिन पॉईंट ला मिळवणे आवश्यक आहे तर येथे ते बरोबर 0 नाही आणि जेव्हा बरोबर 0 असेल तेव्हा आपल्याकडे 0 0 समान असू शकते येथे सुद्धा तीच चूक आहे तर आपण असे म्हणू शकतो की हे 0 0 ला जे फंक्शन 0 म्हणून परिभाषित केले होते त्यासारखे आहे आणि नंतर जेव्हा x y बरोबर 0 आहे तेव्हा आपल्याकडे 0 आहे तर हे सुद्धा 0 बरोबर नाही आणि जेव्हा x y बरोबर 0 आहे तेव्हा ते 0 आहे तर आता आपण पॉईंट 0 0 ला पार्शियल डेरिव्हेटिव्ह ची कन्टीन्यूईटी दाखवू तर आपल्याला नॉन 0 पॉईंटला पार्शियल डेरिव्हेटिव्हची कन्टीन्यूईटी मोजणे आवश्यक आहे आपल्याला येथे नॉन ओरिजिनला पार्शियल डेरिव्हेटिव्ह मोजायचे आहे आणि नंतर 0 0 ला f x आणि f y जे आपण यापूर्वीच मोजले आहेत त्यांचे मूल्य 0 होते तर या नॉन ओरिजिन पॉईंट ला या फंक्शन चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळवायचे आहे नंतर आपल्याला आपण फक्त सरळपणे x च्या संदर्भात हा y कॉन्स्टंट ठेऊन या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह मिळवू शकतो तर x y ला 0 0 पॉईंट बरोबर नाही आपण हे डेरिव्हेटिव्ह y ला कॉन्स्टंट ठेवून सरळ डिफरन्शियेशन ने मिळवू शकतो तर हा एक प्रोडक्ट टूल आहे तर ही x स्क्वेअर y स्क्वेअर टर्म आहे हा cos वजा चिन्हासोबत असेल आणि 1 ओव्हर स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि या टर्म चे डेरिव्हेटिव्ह जे वजा 1 भागीले 2 असेल आणि हे 2 x ओव्हर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर 3 भागीले 2 असेल आणि नंतर येथे हे न बदललेच राहील आणि या टर्म चे डेरिव्हेटिव्ह 2 x असेल तर पॉईंट x y ला x च्या संदर्भात हे फंक्शनचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे जे 0 0 बरोबर नाही येथे या टर्म चे आपण सरलीकरण करू शकतो तर आपल्याला या 1 चे चिन्ह ओव्हर स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मिळेल आणि ही टर्म x ओव्हर x स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस हा 2 x cos 1 ओव्हर स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर होईल आणि आता जर आपण x ऍक्सिस सोबत मार्ग घेतला याचा अर्थ असा की डेल्टा y हा y हे 0 ला सेट होतील तर आपण 0 0 ला जात आहोत आपल्याला हे पहायचे आहे की f x हा x y म्हणून goes to 0 ला जातो की नाही तो बरोबर 0 0 ला f चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे की नाही जे तिथे 0 होते म्हणून x ऍक्सिस वर जर आपण ओरिजिन कडे गेलो तर काय होईल y हा 0 आहे आता तर आपल्याकडे x आहे आणि भागीले x स्क्वेअर चा स्क्वेअर रूट जे x चे ऍबसोल्युट मूल्य आहे आणि नंतर आपल्याकडे हे चिन्ह आहे 1 ओव्हर पुन्हा x चे ऍबसोल्युट मूल्य प्लस हा 2 x आणि cos पुन्हा हा येथे 1 ओव्हर स्क्वेअर x चे जास्त ऍबसोल्युट मूल्य आहे तर हे x ऍक्सिस वर आहे याचा अर्थ असा की y हा 0 आहे म्हणून येथे आपण y ला 0 ठेवले म्हणून आपण एक विशिष्ट मार्ग x ऍक्सिस सोबत घेत आहोत आणि आता आपल्याला जर असे लक्षात आले येथे उदाहरणार्थ हा एक उजव्या बाजूकडून जेव्हा आपण जातो x ते 0 हे प्लस 1 आहे जेव्हा x हा निगेटिव्ह बाजूने 0 ला जातो तेव्हा हे वजा 1 होईल आणि कोणत्याही प्रकरणात हे सुद्धा डिफायनाइट नाही त्याच परिस्थितीत मूल्य काय असेल येथे या पॉईंट ला असुद्या x हा 0 ला जातो तर हे काहीतरी बाऊंडेड आहे तर हे निघून जाईल हे 0 ला जाईल axis सोबत परंतु या पॉईंट ला हे प्लस 1 यासारखे आहे आणि हे निर्धारित आहे त्या बाबतीत आणि हा सुद्धा वजा 1 असू शकतो आणि येथे आपल्याला माहीत नाही की जेव्हा x हा 0 ला जातो तेव्हा मूल्य काय आहे तर ही लिमिट अस्तित्वात नाही किंवा नक्कीच हे बरोबर 0 नाही जे आपण या लिमिट साठी शोधत होतो जर ही लिमिट बरोबर 0 असेल तर आपण दावा करू शकतो की फंक्शन f x हे कन्टीन्यूअस आहे कारण हे 0 0 पॉईंट ला डेरिव्हेटिव्ह मूल्य होते हा 0 0 पॉईंट ला f x होता तर कोणत्याही बाबतीत हे याबरोबर नसेल मुळात लिमिट अस्तित्वात नाही म्हणून या पार्शियल डेरिव्हेटिव्हचा प्रश्नच नाही कारण हा f x कन्टीन्यूअस नाही आणि त्याचप्रकारे आपण दाखवू शकतो कारण हे फंक्शन आता फक्त सिमेट्रिक आहे तर आपण हे दाखवू शकतो की f y हा कन्टीन्यूअस नाही तर या उदाहरणात आपण पाहिले आहे की पार्शियल डेरिव्हेटिव्हस् हे कन्टीन्यूअस नसले तरीही फंक्शन डिफरन्शियेबल आहे तर ही टिपण्णी वरील उदाहरणावरून हे दिसून येते की डिफरन्शियाबिलिटी साठी पार्शियल डेरिव्हेटिव्ह्जची कन्टीन्यूईटी ही आवश्यक अट नाही कन्टीन्यूअस फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हस् शिवाय फंक्शन हे डिफरन्शियेबल असू शकते परंतु f x आणि f y हे कन्टीन्यूअस नाहीत परंतु काम करण्याच्या पायऱ्या पूर्वीच्या समस्ये सारख्याच आहेत आणि कोणी हे सहजपणे दाखवू शकते की या समस्येसाठी सुद्धा f x आणि f y हे कन्टीन्यूअस नाहीत तर येथे निष्कर्ष आपल्याकडे आपण काय पाहिले हे आहे आपण डिफरन्शियाबिलिटीची समान परिभाषा पाहिली आहे जी येथे लिमिट आहे 0 बरोबर दाखवणे हे फंक्शन डिफरन्शियेबल आहे म्हणण्यासारखे आहे आणि येथे जरी पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात असले तरी काही पॉईंट ला फंक्शन डिफरन्शियेबल नसू शकते कारण पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व ही डिफरन्शियाबिलिटी साठी पुरेशी अट आहे आवश्यक अट नाही आणि आपण हे देखील पाहिले की f x आणि f y हे कन्टीन्यूअस नसले तरीही फंक्शन डिफरन्शियेबल नसू शकते हे आपण पाहिले आहे कारण ही पुरेशी अट आहे ठीक आहे हे व्याख्यान बनविण्यासाठी आपण वापरलेले हे संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद